सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत तर आपण वेगवेगळया लेबर व्हॅरियन्ससना मोजत आहोत व हा दुसरा प्रॉब्लेम आहे कि ज्यात आपण पहिले दोन व्हॅरिनेसिस मोजले ते म्हणजे लेबर कॉस्ट व्हॅरियन्स व लेबर रेट पे व्हॅरियन्स लेबर कॉस्ट व्हॅरियन्स हि १३००० ने नकारात्मक मिळली व लेबर रेट पे व्हॅरियन्स हि ६४०० ने नकारात्मक मिळाली तर आता आपण कामगार खर्च नकारात्मक का गेलं हे शोधून काढू शकतो कारण आपल्याला मजुरीची खर्च नकारात्मक होण्याचे पहिले कारण सापडले ते म्हणजे कुशल व अर्धकुशल कामगारांच्या पहिल्या दोन प्रवर्गाच्या मानदंडांपेक्षा मजुरीचा दर जास्त होता आता आपण या समस्येच्या तिसर्या प्रकाराकडे म्हणजेच लेबर इफिशिएन्सी व्हॅरियन्स बद्दल पाहू हे लेबर इफिशिएन्सी व्हॅरियन्स किंवा LEV आहे जे लेबर इफिशिएन्सी व्हॅरियन्सला मोजण्यासाठी वापरले जाते आपल्याला कुशल अर्धकुशल व अकुशल म्हणजे काय हे पाहावे लागेल हे कामगारातील वेगवेगळे प्रकार आहेत व हे मोजण्यासाठी कोणते सूत्र वापरायचे त्याचे सूत्र आहे तो आपण परत एकदा आठवूया त्याचे सूत्र आहे स्टँडर्ड रेट गुणिले स्टँडर्ड टाइम वजा अक्चुअल टाइम तर आता जसे मी तुम्हाला मागील वर्गात सांगितले आहे तुम्ही ज्या फरकाची गणना करू इच्छिता तुम्हाला जर लेबर रेट पे व्हॅरियन्सची गणना करायची असेल तर दर कंसात जाईल आणि वेळ कंसाच्या बाहेर असेल तर आपल्याला कार्यक्षमता पाहायची असेल तर कार्यक्षमता हि कामगारांनी घेतलेल्या वेळेच्या अनुसार मोजली पाहिजे म्हणून टाइम हा कंसात जाईल व स्टँडर्ड रेट कंसाच्या बाहेर येईल मग रेट स्टँडर्ड असेल अक्चुअल नसेल आपल्यला हा वेळेचा फरक प्रमाण आणि वास्तविक दरम्यानचे दरानुसार गुणाकार गुणाकार करावं लागेल कुशल कामगारांच्या बाबतीत स्टँडर्ड रेट काय असेल तर तो आहे ६० व टाइम किती तर ती आहे २२५० आणि अक्चुअल टाइम आहे २२४० तर वेळ हि आहे जी या प्रॉब्लेम मधेय आपल्याला भेटली आहे किती आठवडे प्रमाण म्हणून ग्राह्य असतील तर ते ३० आहेत व या प्रकरणात कामगारांची सांख्य किती आहे तर ती आहे ७५ हे ७५ गुणिले ३० असे काम करेलमग हे कसे काम करेल तर २२५० वास्तविक 32 आठवड्यांच्या बाबतीत आणि मुळात कामगार संख्या किती आहे तर ती आहे ७० तर हे ३२ आणि ७० मिळून २२४०असे असेल ६० हा स्टँडर्ड रेट आपण अश्या प्रकारे मोजून काढला कामगार संख्या स्टँडर्ड टाइम हे आपण कामाचे आठवडे यातून मोजले ते कामाचे आठवडे आहेत प्रमाण कामाचे आठवडे जे कि कुशल कामगारांच्या श्रेणीतील आहेत ते म्हणजे २२५० व मूळ कामाचे आठवडे जे आपण कुशल या श्रेणीमधेय वापरले ते आहेत २२४० हे फरक जर आपण मोजले तर आपल्यला हे दिसून येईल हा फरक ६०० रुपये अनुकूल येईल कारण मानक दरमानक वेळ २२५० होती अक्चुअल टाइम २२४० आहे कारण आपण 5 अर्धकुशल कामगारांचा वापर केला आहे कारण ते आवश्यक प्रमाणात उपलब्ध नव्हते आपण कुशल कामगारांची संख्या कमी केली आहे त्यानुसार कामाचे आठवडे देखील 2250 वरुन 2240 पर्यंत खाली आले आहेत मानक दर समान असेल तर तुमचा फरक अनुकूल असेल जो 600 रुपये असेल अकुशल कामगारांच्या बाबतीत प्रमाण किती आहे तर तो आहे ४० व आता प्रमाण वे १३५० व अक्चुअल वेळ ९६० जे आपण हे कसे मोजले हे जर तुम्ही शोधून काढले ४५ गुणिले ३० आणि दुसऱ्या प्रकरणात ३० गुणिले ३२ तर अश्या प्रकारे आपण वेळ मोजली ४० गुणिले १३५० वजा ९६० व हे हे शेवटी १५००० अनुकूल असे येईल जर हे तुम्ही हा फरक शोधला तर तो असेल १५६०० इतका अकुशल कामगारांच्या बाबतीत अकुशल आता आपल्यासाठी समस्या निर्माण करणार आहेत प्रमाण दर किती आहे तो आहे ३० आणि आता कामाचे आठवडे किती ते मानक कामाचे आठवडे होते १८०० व मूळ कामाचे आठवडे आहेत २५६० मग या दिघान्मधेय शेवटी काय तफावत असेल हि तफावत कितीची असेल जी कि १८०० वजा २५६० म्हणजे ७६० कामगार आठवडे आपण जास्तीचा खर्च केला कारण आपण जास्तीचा वापर केला मानक दर ३० असताना हि तफावत किरणे झाले तर ती झाली २२८०० प्रतिकूल जर आपण फारक मोजला शेवटी हा फरक ६६०० रुपयांचा राहतो जो कि प्रतिकूल आहे इथे तपासून पहा तर हे लेबर कॉस्ट व्हॅरियन्स इक्वल टु लेबर रेट ऑफ पे व्हॅरियन्स अधिक लेबर इफिशिएंसि व्हॅरियन्स रिकामा वेळ नाही ना ये प्रकरणात वेळ वाया गेलेली नाही म्हणून आपल्याकडे निष्क्रिय वेळेसाठी दोन घटक नाहीत तर याचा अर्थ असा आहे की आपल्याकडे फक्त दोन गोष्टी आहेत कामगार खर्च हा कामगार दराचे व कार्यक्षमतेचे कार्य करतो तरखर्चातील फरक किती होता तर तो होता 13000 प्रतिकूल आणि हेच 6400 प्रतिकूल अधिक 6600 प्रतिकूल तर हे 13000 प्रतिकूल बरोबर 13000 प्रतिकूल तर अश्याप्रकारे आपण लेबर कॉस्ट वारीइन्स चा फरक शोधला आपले दर देखील मानकांच्या तुलनेत वाढले आहेत वेतन भिन्नता होती तीन श्रेणींमध्ये एकत्रित वेतन भिन्नतेचा निव्वळ कामगार दर adverse 6400 प्रतिकूल होता आणि कार्यक्षमतेवरही परिणाम होतो जिथे आपण कुशल आणि अर्धकुशल कामगार कमी केले आहेत परंतु आपण अकुशल कामगारांना वाढवले आहेआपण त्यांना पैसे दिले आहेत आता एकूण रक्कम म्हणजे कामाचे आठवडे जे आपण वापरले अकुशल कामगारांसाठी वापरले आहेत व शेवटी ६६०० हे निव्व्ळ कामगार कार्यक्षमतेचा फरक असेल जो कि प्रतिकूल आहे तर या दोघांची बेरीज कामगार खर्चाच्या भिन्नतेइतकीच आहे तर या प्रकरणात कामगारांवर झालेला अतिरिक्त खर्च हा एकूण 13000 इतका आहे कारण त्यासाठी दोन्ही कारण कारणीभूत आहेत ती म्हणजे कामगार खर्च जास्त आहे कामगारांची कार्यक्षमता कमी आहे व शेवटी एकूण खर्च जास्त झाला म्हणून कामगार खर्च वाढला आता आपल्या स्वतःच्या प्रयत्नांना वास्तविक जीवनातील परिस्थितीत लागू करावे लागेल उदाहरणार्थ हे एखाद्या कंपनीचे प्रकरण आहे आपल्याला त्या विशिष्ट श्रेणीतील कामगारांची संख्या का शोधता अली नाही व आपण त्याचा दर का शोधू शकलो नाहीत जो कि आपण खर्च केला आहे हे पाहावे लागेल म्हणूनच या परिस्थितीत आपल्याला सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे की भविष्यात जेव्हा आपण निकषांवर कार्य कराल तेव्हा आपण बाजाराशी संबंधित असलेल्या कोणत्याही निर्देशकासंदर्भात वास्तविक माहितीच्या अधिक जवळ असणे आवश्यक आहे स्टँडर्ड व अक्चुअल यामधील अंतर शक्य तितके कमी आहे व आपण लक्ष्य साध्य करू शकलो आहोत स्टँडर्ड व अक्चुअल यामधील तफावत हे एकत्र तिथे नाही किंवा क्षुल्लक आहे तर आता पर्यंत आपण या दोन समस्यांबद्दल चर्चा केली या साध्या समस्या होत्यापहिली समस्या अगदी सोपी आहे जिथे आपल्याला कामगारांच्या वेगवेगळ्या श्रेणी न विभागता एकत्रित माहिती दिली गेली आपल्याला स्टँडर्ड दर व स्टँडर्ड वेळ दिली गेली आपल्याला अक्चुअल दर व अक्चुअल वेळ देण्यात अली त्यानंतरच्या दुसर्या समस्येमध्ये आपल्याला आणखी थोडा ताण होता आपण त्यात भर घातली व आपल्याला आढळले की कामगारांच्या एकूण रचनेत आपल्याला विविध श्रेणीतील कामगार म्हणजेच कुशल अर्धकुशल आणि अकुशल आवश्यक असतील जर आपल्याला अशी परिस्थिती दिली गेली असेल तर तफावत कशी मोजायची ती म्हणजे लेबर कॉस्ट व्हॅरियन्स लेबर रेट पे व्हॅरियन्स व लेबर इफिशिएंसि व्हॅरियन्स म्हणून या प्रकरणात आपल्याला ते व्हॅरियन्स वेगवेगळे मोजावे लागतील व त्यांची बेरीज करावी लागेल आपण इथे काय केले तर जे आपण लेबर कॉस्ट व्हॅरियन्स च्या वेळी केले इथे सुद्धा आपण तेच केले आपण तीच प्रक्रिया लेबर इफिशिएंसि व्हॅरियन्स बाबतीत वापरली तीच प्रक्रिया लेबर रेट पे व्हॅरियन्स साठी केली तर आपण कुशल अर्धकुशल आणि अकुशलसाठी स्वतंत्रपणे त्याची गणना कराल आणि नंतर त्यांची बेरीज कराल व शेवटी आपण लेबर कॉस्ट व्हॅरियन्स लेबर रेट पे व्हॅरियन्स लेबर इफिशिएंसि व्हॅरियन्स या सर्व व्हॅरियन्स वर पोहचाल एकाची दोघांशी तुलना करून व दोघांची एकाशी तुलना करून आपल्याला हे कळेल कि कामगार खर्च हा LRPV किंवा LEV च्या बरोबरीने आहे किंवा विरुद्ध आहे तर आपण येथे काय करू शकतो ते म्हणजे आम्हाला लेबर कॉस्ट व्हॅरियन्स ची कारणे शोधू शकतो जे कि मोठ्या प्रमाणात नकारात्मक होते व या कामगार खर्चाच्या प्रतिकूल बदलांचे कारण म्हणजे आपण कामगारांना जास्त दर दिला आणि आपण याचा अतिशय कार्यक्षम पद्धतीने वापर करू शकलो नाही तर यात दोन्ही घटकांचे योगदान आहे पुढच्या वेळी आपण खूप सावधगिरी बाळगली पाहिजे जेणेकरुन कामगारांच्या बाबतीत या प्रकारच्या अकार्यक्षमतेचा अनुभव येऊ नये आता आपण तिसर्या समस्येकडे जाऊ आणि तिसरी समस्या म्हणजे एक अतिशय संमिश्र समस्या व सर्वसमावेशक समस्या आहे मी म्हणेन यात जवळजवळ प्रत्येक गोष्ट समाविष्ट आहे हे आपल्याला कामगारांच्या विविध श्रेणी देण्यात आल्याच्या जवळजवळ प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देते आपल्याला वेळेच्या व्यर्थतेची समस्या देखील दिली गेली आहे आपल्याला दर तासाच्या आऊटपुटचे देखील सांगितले आहे आणि नंतर आपल्याला सर्व ५ व्हॅरियन्स किंवा ६ व्हॅरियन्स मोजावी लागतील तर या सर्व समस्यांना सामोरे जावे लागते आणि नंतर मला वाटते की आपल्याकडे एक व्यापक अशी समस्या असली पाहिजे तिथे आपण अशा सर्व समस्यांचे निराकरण करण्यास सक्षम असुत तर पुढच्या समस्येमध्ये ही आता तिसरी सर्वात व्यापक समस्या आहे ज्यात आपण लेबर व्हॅरियन्स संपूर्णपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करू तर ही सर्वसमावेशक समस्या याठिकाणी दिली आहे सर्वात प्रथम आपण हि समस्या तपशीलवार समजून घेऊ या समस्येमध्ये सामील असलेले सर्व महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊ आणि मग आपण ही समस्या सोडवण्यास प्रारंभ करू व विविध फरक मोजू मग काय अडचण आहे एका कारखान्यात एका उत्पादन विभागात कामगारांच्या टोळीची रचना खालीलप्रमाणे कामगारांची मानक रचना आणि प्रति तासाचे वेतन दर खाली दिले आहेत कुशल आपल्याला 2 कामगारांना दर तासाला 20 रुपये मानक दराने दिले आहे प्रत्येक कामगारांना 20 रुपये दिले गेले आहेत म्हणजे प्रति तास 20 रुपये एका कुशल कामगाराला अर्धकुशल 4 कामगारांना दर तासाला 12 च्या प्रमाणित दराने प्रत्येक अर्धकुशल कामगाराला तासाला 12 रुपये मानधन दिले जाते आणि तिसरे म्हणजे अकुशल कामगार आपण एकूण 4 वापरले आहेत आणि त्यांना एक दराने दिले जाते म्हणजे एक कामगाराला दर तासाला 8 रुपये दिले जाते टोळीचे प्रमाणित उत्पादन प्रति तास 4 युनिट्स आहे हे सर्व कामगार म्हणजेच २४४१० कामगार त्यांनी एका तासात एकूण 4 युनिट्स तयार केल्या आहेत कारण कुशल कामगारांची भूमिका वेगळी आहे अर्धकुशल कामगारांची भूमिका वेगळी आहे अकुशलची भूमिका कामगार भिन्न आहेत ते एकूण किंवा या १० कामगारांनी 4 युनिट तयार केल्या आहेत जे मानक आहेत म्हणजे उत्पादन झाले नाहीत परंतु ते उत्पादन अपेक्षित आहेत हे 10 कामगार एकत्र काम करत आहेत वेगवेगळ्या भूमिका पार पाडत आहेत एका तासात एका युनिटचे उत्पादन किंवा निर्मिती त्यांनी करावी असे अपेक्षित आहे ते एकत्रितपणे 4 युनिट्स तयार करण्यासाठी प्रशिक्षित आहेत प्रश्नात सांगितलेल्या महिन्याप्रमाणे वास्तविक टोळीची रचना व दर तासाला दिली जाणारी रक्कम खालीलप्रमाणे आहे परत ती वेगळी आहे कारण आपण त्यांची रचना बदलली व ती कशी बदलली तर आपल्याला कुशल कामगार न भेटल्यामुळे म्हणून काही वेळेस आपल्याला ती रचना बदलावी लागते याबाबतीत सुद्धा आपण ती बदलली कुशल कामगार २ वापरले आहेत तर अपेक्षित २ आहेत व २ भाड्याने घेतले आहेत ते उपलब्ध होते आणि जेव्हा आपण दराबद्दल बोलता तेव्हा त्यांना दिलेला दर पुन्हा २० रुपये आहे जो प्रत्यक्षात देखील २० रुपये आहे तर कोणतेही विचलन नाही आणि हे प्रमाणित आणि वास्तविक दरम्यान आहे अर्ध कुशल ४ अपेक्षित होते एक प्रमाण म्हणून व ते दर तासाला १२ च्या दराने दिले जावेत अशी अपेक्षा होती परंतु प्रत्यक्षात आपण फक्त 3 घेतले आहेत ते फक्त 3 उपलब्ध आहेत आणि आपण दिलेला दर प्रमाणपेक्षा दोन रुपये अतिरिक्त आहे आपण अर्धकुशल कामगारांना तासाला ४० रुपये दिले आहेत तिसरा म्हणजे अकुशल आणि अकुशल प्रकारात आपल्याला 4 कामगार आवश्यक होते किंवा तस अंदाजित आहे परंतु प्रत्यक्षात आपण 5 वापरले कारण एक कमी अर्ध कुशल म्हणून उपलब्ध होता म्हणून आपण एक अकुशल वाढवला म्हणून अकुशल 4 च्या विरूद्ध 5 आणि अर्धकुशल झाले 4 च्या तुलनेत 3 आणि अकुशल दर देखील 2 रुपयांनी वाढला आहे आपण कुशल कामगारांना तासाला 10 रुपये दिले आहेत तर तासाला8 रूपये इतके लक्ष्य दर आहे आता टोळी महिन्याला 200 तास काम करण्यात गुंतली आहे महिन्यातील 200 एकूण तास ज्यामध्ये 12 तासांचा समावेश होता जेव्हा मशीन बिघडल्यामुळे कोणतेही उत्पादन शक्य नव्हते येथे निष्क्रिय वेळेची समस्या आहे या महिन्यात 810 युनिट्सची म्हणून झाली 800 युनिट्स च काम महिन्यात या टोळीने पूर्ण केले तर किती कामगारांना आपण कामावर घेतले ते 200 तास आहेत आणि 10 कामगारांचे उत्पादन किती आहे दर तासाला 4 युनिट्स आहेत तर लक्ष्यित उत्पादन काय होते लक्ष्यित उत्पादन 800 युनिट्स होते एकूण 200 तासांचे परंतु प्रत्यक्षात उत्पादन 800 च्या उद्दीष्टाच्या तुलनेत 10 युनिट्सने वाढले आहे आपण 810 च्या 10 युनिट्सची अधिक निर्मिती केली आहे व मशीन खराब झाल्यांनतर12 तासांचा निष्क्रिय वेळ असूनही तर प्रत्यक्षात आपण म्हणू शकता की कामगारांची एकूण संख्या म्हणजे त्यांनी मशीनवर किंवा कारखान्यामधेय काम केले आहे जे फक्त 188 तासांसाठी आहे आपण त्यांना 200 तासांचे पैसे दिले आहेत परंतु प्रत्यक्ष काम फक्त 188 तासांसाठी झाले जर आपण 10 प्रमाणित कामगारांची गुणाकार केली तर याचा अर्थ असा होतो की 2000 माणसांपैकी किती तास वापरले गेले आहेत 1880 180 आपण 2000 मानक तासांपेक्षा प्रत्यक्षात वापरलेले तास व आपण 200 तासांचे पैसे दिले आहेत परंतु प्रत्यक्ष काम केवळ 10 कामगारांनी केलेल्या 188 तासांसाठी केले गेले तर एकूण काम पूर्ण झाले उत्पादक वेळ 1880 होता तर हा एक महत्त्वाचा घटक आहे ज्याला आपल्याला पाहावे लागेल शेवटी प्रमाणित आणि वास्तविक माहिती पाहिल्यास आपल्याला उत्पादनाची प्रमाणित युनिट कामगार किंमत उत्पादनाच्या प्रमाणित युनिट कामगार खर्चाची गणना करणे आवश्यक आहे आपल्याला उत्पादनाची प्रमाणित युनिट कामगार किंमत मोजावी लागेल याचा अर्थ सर्वप्रथम आपल्याला कामगारांच्या तीनही श्रेणीतील एकूण प्रमाण किंमतीची गणना करावी लागेल आणि नंतर प्रति तास आउटपुट म्हणजे जे 4 युनिट्स आहे तर दर तासाला मानक आउटपुटद्वारे विभाजित करणे आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला उत्पादनाचा स्टँडर्ड युनिट लेबर कॉस्ट म्हणजे पहिल्या प्रश्नाचे उत्तर सापडेल यानंतर आपल्याला एकूण कामगार खर्चाची भिन्नता व त्याची उप भिन्नता मोजाव्या लागतील एकूण कामगार खर्च भिन्नता शोधणे सोपे आहे आणि त्यानंतर आम्ही उप भिन्नता म्हणून इतर सर्व प्रकारांची गणना करू कारण एकदा आपण खर्चाची गणना केली याचा अर्थ असा की आपण LRPV व LEV ची गणना करण्यास सक्षम आहात आणि एकदा आपण LEV ची गणना केली की LED चे विच्छेदन तीन उप भिन्नता LITV नंतर LMV गुणाकार करेल आणि नंतर LIV आहे ते एक कामगार निष्क्रिय वेळ भिन्नता लेबर मिक्स आहे तफावत आणि कामगार उत्पादन भिन्नता हे तीन कामगार श्रम कार्यक्षमतेच्या भिन्नतेसारखे असणे आवश्यक आहे आणि मजुरीच्या किंमतीतील तफावत मजुरी दराच्या पगाराच्या मजुरी दराच्या आणि कामगारांच्या कार्यक्षमतेच्या समान असणे आवश्यक आहे तर आता आपण या समस्येमध्ये विचारलेल्या या सर्व प्रश्नांची उत्तरे एक एक करून देऊ आणि पहिला प्रश्न म्हणजे उत्पादनाच्या प्रमाणित युनिट कामगार खर्चाची मोजणी करणे उत्पादनाची प्रमाणित युनिट कामगार किंमत तर मग आपण उत्पादनाच्या या मानक युनिट लेबर कॉस्टची गणना करू आणि या गणितासाठी आपल्याला काही गोष्टी करायला लागतील मग या प्रकरणात दिलेली पहिली माहिती काय आहे या प्रकरणात आपल्याला दिलेली पहिली माहिती म्हणजे उत्पादनाच्या स्टँडर्ड युनिट लेबर कॉस्ट किंवा लेबर कॉस्ट पेर युनिट जे कि प्रश्नांत विचारली आहे म्हणून आपण उत्पादनाच्या स्टँडर्ड युनिट लेबर कॉस्ट ची गणना करू शकता आपण त्याची गणना करणार आहोत आपल्याला दिलेली पहिली माहिती आहे स्टँडर्ड आउटपुट टोळीचे स्टँडर्ड आउटपुट कितीही असते जेणेकरून आपण त्याला एका तासाला गार्हाय करू शकता टोळीचे प्रमाणित उत्पादन म्हणजे प्रति तास सर्व 10 कामगार किती युनिट्स तयार करतात तर 4 युनिट्स तयार करतात क्रमांक 2 ची दुसरी गोष्ट म्हणजे आता आपल्याला काय करावे लागेल तर ती मोजावे लागणारी मजुरीची किंमत आहे ती श्रमांची प्रमाणित किंमत आहे श्रमांची मानक किंमत आणि श्रमांच्या मानक किंमतीची गणना करण्यासाठी आपण येथे कुशल कामगारांना घ्यावे लागेल मग आपण ते अर्ध कुशल म्हणून घ्यावे लागेल आणि नंतर आपल्याला येथे अकुशल म्हणून घ्यावे लागेल कुशल म्हणजे काय कामगारांची संख्या 2 कामगार आपण 20 रुपये दराने त्यांना ती रक्कम देणार आहोत तर याचा अर्थ असा आहे की आपण किती पैसे देत आहात आपण पैसे देत आहात 2 कामगार आपण नोकरीवर ठेवत आहात दर 20 वर आपण देय देत आहात तर हे अर्ध कुशल बाबतीत 40 रुपये इतके आहे किती कामगार आणि आपण किती दराने दंड देत आहोत दर काय आहे हा दर १२ आहे तर ही रक्कम 48 आहे आणि यांनतर अकुशल आहे जर हे 4 कामगार किती अकुशल आहेत आणि आपण किती पैसे देत आहोत किंवा आपण याचा दर काय ठरविला आहे प्रत्येकी 8 रुपये तर हे किती आहे हे समोर येत आहे हे 32 पर्यंत कार्य करेल तर आपण मोजू शकता की श्रमांचा प्रमाणित खर्च आहे कामगारांची प्रमाणित खर्च किती आहे कामगारांची प्रमाणित खर्च २ आहे हे ० आहे व मग ते 9312 आहे तर 120 कामगारांचा मानक खर्च 20 आहे आणि आता दर युनिटची कामगारांचा मानक खर्च कामगारांच्या टोळीद्वारे एका तासात किती युनिट्स तयार केली जातात तर 4 म्हणजे तुम्ही 120 ने 4 ला भागू शकता म्हणजे प्रति युनिट कामगारांचा मानक खर्चयेईल 30 रुपये हे 30 रुपये आहे मानक युनिट कामगारांचा खर्च 30 रुपये आहे तर पहिल्या प्रश्नाचे उत्तर द्या की मानक खर्च किती आहे तर लेबर कॉस्ट प्रति युनिट तो खर्च ३० रुपये आहे आपण प्रति तास 4 युनिट्स तयार करीत आहोत म्हणजे हे सर्व 10 लोक दर तासाला 4 युनिट्स तयार करतात बरोबर आणि त्या 4 कामगारांसाठी मानक खर्च किती आहे म्हणजे आपण एकूण बोललो तर ते म्हणजेच 40 कुशल 48 अर्ध कुशल आणि 32 अकुशल लोकांसाठी तर एकूण खर्च म्हणून कार्य करते ज्याबद्दल आपण बोलत आहोत श्रमांची प्रमाणित किंमत १२० आहे आणि जेव्हा आपण याबद्दल बोलता म्हणजे श्रमांची ही उत्पादन खर्च १२० असते आणि नंतर आपल्या खर्चानुसार ही किंमत एक तासासाठी व प्रति युनिट प्रमाणित कामगार खर्च यासाठी आहे कारण ते प्रति तास 4 युनिट्स तयार करीत आहेत म्हणजे याचा अर्थ असा आहे की प्रति तास एकूण किंमत १२० आहे आणि तासाचे उत्पादन युनिट्स आहे त्यामुळे आता प्रति युनिट प्रमाणित कामगार खर्च येथे आपण असे म्हणू शकता की श्रमाचे प्रति युनिट म्हणजे 30 रु मजुरीची प्रति युनिट किंमत 30 रुपये आहे म्हणून हा पहिला प्रश्न आहे यापासून आता आपण भिन्न व्हॅरियन्स मोजण्यासाठी पुढे जात आहोत आणि या प्रकरणात आपण मोजत असलेले पहिले व्हॅरियन्स मजुरांच्या किंमतीवर अवलंबून आहे म्हणून पुन्हा श्रम खर्चाची गणना करण्यासाठी आपल्याला काय करायचे आहे तर आपल्याला स्टँडर्ड कॉस्ट ऑफ लेबर वजा अक्चुअल कॉस्ट ऑफ लेबर मोजायचे आहे आणि या प्रकरणात आपल्याला श्रमांची वास्तविक किंमत दिली गेली आहे आपल्यासाठी ही समस्या नाही जर आपण या प्रकरणात पाहिले तर वास्तविक किंमत ही समस्या नाही कारण एकूण तासांची संख्या किती आहे कामगारांनी काम केलेले तास 200 तास आहेत आणि प्रत्यक्षात आपण किती कामगारांना सामील केले आहे तर ते 2 आहेत तर मग हेच होईल पहिले कुशल हे किती तास असतील आपण कामगारांचा किती तास वापर केला आहे याची संख्या 400 तास आहे अर्ध कुशल बाबतीत कामगारांची संख्या ३ आहेआपण त्यांचा 200 तास वापर केला आहे किंवा त्यांना 200 तास पैसे दिले म्हणून अर्ध कुशल कामगारांची वेळ 600 तास आहे आणि अकुशल बाबतीत पुन्हा 200 तास आणि आपण 5 कामगार वापरले आहेत तर एकूण वास्तविक वेळ 1000 तास इतकी आहे वास्तविक संख्या ज्या कामासाठी कामगार वापरले गेले आहेत ते 2000 आहेत आणि हा एक घटक आहे आणि आपण येथे दराद्वारे गुणाकार करा आपल्याला दिलेला दर 20 14 व 10 आहे याचा अर्थ असा की जर आपण या 400 600 आणि 1000 चे 20 14 आणि 10 ने गुणाकार केले तर ही वास्तविक किंमत होईल ती म्हणजे श्रम तर या एका घटकाचे उत्तर दिले जाईल ते म्हणजे या घटकाचा शोध घेणे श्रमाचा वास्तविक खर्च काढणे हे मुळीच कठीण नाही पण आता येथे एक अडचण आहे कारण येथे समस्या का आहे याची गणना करीत आहे या प्रकरणात श्रमाचा प्रमाणित खर्च ही फारशी सोपी गोष्ट नाही आपल्याला हे काम पुन्हा करावे लागेल आता आपल्याला हे पुन्हा का करावे लागेल प्रमाणित उत्पादन काय होते हे पाहण्यासाठी जर आपण 200 तासांचे श्रम एकत्र केले तर दर तासाच्या 4 युनिट्सचे उत्पादन काय आहे तरआपल्याकडून प्रमाणित उत्पादन किती अपेक्षित होते 800 युनिट्स आणि परंतु प्रत्यक्षात उत्पादन किती 810 युनिट्सचे आहे जर आपण प्रमाणित आउटपुटच्या 800 युनिट्सची वास्तविक आउटपुटच्या 810 युनिट्सशी तुलना केली तर त्यातील फरक तेथे असणे आवश्यक आहे तर या प्रकरणात आपल्याला वास्तविक आऊटपुटच्या प्रकाशात मानकांना उंच करणे आवश्यक आहे व त्यांना समायोजित करावे लागेल म्हणून उत्पादनाचे 800 युनिट्स उत्पादन करण्याचे आमचे कामगार तास कुशल अर्धकुशल आणि मानक नसलेले कौशल्य असतील परंतु 810 युनिट्स तयार करण्यासाठी किती मानक तास आवश्यक आहेत अर्ध कुशल अकुशल क्षमतेसाठी किती मानक तास आहेत हे किती आहे कुशल अर्धकुशल आणि अकुशलसाठी किती तास आवश्यक आहेत जेणेकरून आपल्याकडे ते उंचवता येतील कारण आपण प्रत्यक्ष तुलना केल्यास काय घडणार आहे आपली वास्तविक कार्यक्षमता प्रमाणित कामगिरीपेक्षा अधिक आहे आपला फरक सकारात्मक असेल तर अनुकूल असेल उदाहरणार्थ आपल्याला 800 युनिट्स तयार करायचे नसल्या जर आपल्याला 810 युनिट्स तयार करायचे असल्यास नंतर प्रमाणित मजुरीची किंमत किती असेल तर तुम्हाला हे सांगायला हवे की तुम्हाला येथे जे करायचे आहे ते म्हणजे वास्तविक आउटपुटसाठी मानक तास आवश्यक आहेत आपणास येथे गणना करणे आवश्यक आहे ते म्हणजे वास्तविक आउटपुटसाठी आवश्यक मानक तास वास्तविक आउटपुटसाठी आवश्यक मानक तास किती आहेत एका तासात 4 युनिट्सचे आउटपुट किती आहे एकूण उत्पादन किती आहे वास्तविक आउटपुटसाठी आवश्यक मानक तास 810 आहेत आणि हे 4 आहे म्हणून ते प्रति टोळी कामगार म्हणून 202 5 तास किती कार्य करते तर याचा अर्थ असा आहे की प्रति टोळी कामगार 200 तास काम करू शकत नाही कारण आपण पाहिले आहे की प्रत्यक्ष कामगिरीकडे हेच मानक होते मानक असे होते की प्रति टोळी कामगारांवर 202 5 तास आवश्यक होते प्रति टोळी कामगारांना 202 5 तास घालणे आवश्यक होते कुशल लोक देखील 20 25 तास काम करतात अर्ध कुशल लोक देखील त्या 202 5 तास काम करतील आणि अकुशल लोक 202 5 तास काम करतील तर एकूण उत्पादन 810 युनिट्स होईल आता हे बघून तुम्हाला आता मानकांमध्ये सुधारणा करावी लागेल आणि त्यानंतर तुम्हाला मानक खर्चाची गणना करावी लागेल वास्तविक खर्च वास्तविक खर्चाची गणना करणे काहीच अवघड नाही आणि मग आपण वास्तविक खर्चाची तुलना प्रत्यक्ष खर्चाशी करणार आहोत आणि मग आपण अद्याप भिन्नता आहे की नाही हे शोधण्याचा प्रयत्न करू कारण वास्तविक उत्पादन अधिक आहे प्रमाण कमी आहे तर जर आपण या दोन 800 ची तुलना 810 सह केली तर फरक तेथे असणे आवश्यक आहे आणि कदाचित फरक सकारात्मक असू शकतात तर प्रथम आपण प्रमाण निश्चित करा की अंतिम आउटपुटच्या 810 युनिट्सचे उत्पादन करण्यासाठी किती कामाचे तास आवश्यक आहेत एकूण कामाचे तास आवश्यक आहेत आणि नंतर आपण प्रमाण दराद्वारे गुणाकार करा आणि नंतर आपण मानक खर्चाची गणना करा वास्तविक माहिती अप्लायकडे आहे ते म्हणजे 400 600 व 1000 तास आपल्याला दिले गेले आहेत दर देखील आपल्याला देण्यात आले आहेत तेव्हाच ते शक्य होईल तर आपण त्याची तुलना करावी आपण या माहितीला प्रथम तुलना करण्यायोग्य बनवू आणि त्यानंतर त्याची तुलना करण्यासाठी आपल्याला त्या मानक माहितीच्या संदर्भात एक योग्य सारणी तयार करावी लागेल आणि एका बाजूला वास्तविक माहिती मानक खर्चाची गणना करेल तर दुसरीकडे आपण गणना करू वास्तविक खर्च आणि नंतर आपण फरक शोधण्याचा प्रयत्न करू ते एक मानक आहे किंवा आपण त्याला कामगार खर्चाचे व्हॅरियन्स म्हणू शकता तो फरक म्हणजे स्टँडर्ड कॉस्ट ऑफ लेबर वजा अक्चुअल कॉस्ट ऑफ द लेबर आहे आणि मग आपण तो बदल ० आहे की नाही किंवा हे सकारात्मक आहे की नकारात्मक आहे हे पाहू आणि जे काही भिन्नता समोर येईल ते आपण इतर भिन्नता LRPV LEV आणि कामगारांसह पुढील तीन प्रकारांची गणना करून त्यास पुढील विच्छेदन करण्यास पुढे जाऊ कारण या प्रकरणात देखील निष्क्रिय वेळेची समस्या आहे 12 तास वाया गेले आहेत 12 तास म्हणजे 12 तासांमध्ये 10 तास तर याचा अर्थ असा आहे की आपण 120 तास वाया घालवले आहेत जे कि योग्य नाहीत तर वास्तविक उत्पादन झाले आहे किंवा उत्पादक वेळ 1880 कामगार तास झाला आहे म्हणून आपल्याला श्रम निष्क्रिय वेळेसाठी देखील समायोजित करावे लागेल आणि नंतर भिन्नतेची गणना करावी लागेल जेणेकरून आपल्याला हे टेबल तयार करावे लागेल आणि नंतर आपल्याला फरक मोजण्यासाठी जावे लागेल तर मानक खर्च आणि वास्तविक खर्च आणि LCB ची गणना करण्याबाबत त्या टेबलची तयारी करणे ते आपण पुढील तासात पाहू खूप खूप धन्यवाद